इंडस्ट्री 4 0 संदर्भात आपण सेन्सर आणि अक्टुएटर यांच्या उपयोगावर जोरदार पणे आधारित आय ओ टी तसेच इंडस्ट्रियल आय ओ टी याबद्दल बोलत आहोत सेन्सर आणि अक्टुएटर यांच्या मदतीने खूप मोठ्या प्रमाणावर डाटा सेन्स केला जातो अशाप्रकारे गोळा केलेला डेटा सतत प्रोसेस करणे आणि पाठविणे आवश्यक असते आपण कोणत्या प्रकारचा डेटा बद्दल बोलत आहोत आय ओ टी तसेच इंडस्ट्रियल आय ओ टी यासंदर्भात हा डेटा म्हणजे बिग डेटा असे समजले जाते तर डेटाच्या मोठ्या आणि पारंपारिक स्वरूपाचे विश्लेषण करणे आवश्यक आहे ए आय च्या मशीन लर्निंग संदर्भातील मेथोडोलॉजी आपण याठिकाणी डेटा अनालिसेस साठी वापरू शकतो अशा प्रकारच्या मेथोडोलॉजी म्हणजे स्टॅटिस्टिकल अनॅलिटिक्स मशीन लर्निंग अनॅलिटिक्स न्यूरल नेटवर्कच्या वेगवेगळ्या पद्धती एस व्ही एम मल्टी व्हेरीयेट स्टॅटिस्टिकल मेथड डेटा अनालिसेस साठी वापरता येतात यात महत्त्वाचे म्हणजे आय ओ टी डिव्हाइसेस कडून आलेल्या डेटा चा अर्थ समजून घेणे बिग डेटा म्हणजे काय कवेंशनल डेटाबेस कवेंशनल प्रोसेसिंग टूलच्या क्षमतेपेक्षा हँडल करण्यास मोठा असलेला डेटा म्हणजे बिग डेटा होय बिग डेटा साधारणतः नॉन स्ट्रक्चर्ड डेटाच्या प्रॉपर्टी प्रदर्शित करतात पण स्ट्रक्चर्ड स्वरूपात सुद्धा डेटा असू शकतो स्ट्रक्चर्ड डेटा म्हणजे काय स्ट्रक्चर्ड डेटा वेगवेगळ्या टेबल स्वरूपात स्टोअर करता येतो उदाहरणार्थ रिलेशनल टेबल माय एस क्यू एल ओरॅकल हे रिलेशन टेबल वापरतात तुम्ही स्ट्रक्चर्ड स्वरूपात रिलेशन टेबल मध्ये डेटा स्टोअर करू शकतात परंतु सर्व प्रकारचा डेटा टेबल स्वरूपात स्टोअर करता येत नाही उदाहरणार्थ वेब ब्लॉग फेसबूक चॅट इमेजेस न्यूज पेपर्स ब्लॉग इत्यादी प्रकारचा डेटा नॉन स्ट्रक्चर्ड प्रकारचा असतो आणि तो रिलेशनल टेबलमध्ये ट्रॅडिशनल पद्धतीने स्टोअर करता येत नाही म्हणूनच बिग डेटा नॉन स्ट्रक्चर्ड डेटा तसेच स्ट्रक्चर्ड डेटा वेगवेगळ्या पद्धतीने हँडल करावा लागतो बिग डेटा चे महत्वाचे अट्रीब्युट पाहूया आपण डेटा रिप्रेझेंटेशन बद्दल बोलत आहोत यात डेटा मिळवण्याचा स्पीड डेटा चे गुणधर्म डेटा यशस्वीरित्या व्यवस्थापित करण्यासाठी पारंपारिक असोसिएटिव्ह पद्धती वापरण्याची कपॅसिटी इत्यादी गोष्टी महत्त्वाच्या असतात डेटाअनालिसेस जे महत्त्वपूर्ण झूम टेक्नॉलॉजीसह यशस्वीरित्या ऑपरेट केले जाऊ शकते बिग डेटाच्या या परिभाषांपैकी हे एक आहे आय ओ टी तसेच इंडस्ट्रियल आय ओ टी यासंदर्भात तुम्हाला स्ट्रक्चर्ड तसेच अन स्ट्रक्चर्ड डेटा मिळतो मी आधी सांगितलेला स्ट्रक्चर्ड डेटा सामान्यत रिलेशनल टेबल्समध्ये ऑर्गनायझेशन फॅशनमध्ये सहज स्टोअर केला जाऊ शकतो जर तुम्ही रिलेशनल टेबल्समध्ये डेटा स्टोअर करू शकला तर एस क्यू एल लॅंग्वेज चा उपयोग रिलेशनल टेबल्स मधील डेटा एक्सेस करण्यासाठी क्यूरी करण्यासाठी होतो अन स्ट्रक्चर्ड डेटा आर डी बी एम एस टेबल मध्ये स्टोअर करता येत नाही तसेच त्याच्या अनालिसेस साठी कोणतेही प्रिडिफाइन डेटा मॉडेल अस्तित्वात नाही तर मुळात सध्याच्या जगात आपल्याकडे आलेला बहुतेक डेटा अन स्ट्रक्चर्ड असेल म्हणजे माहित असलेल्या किंवा अस्तित्वात असलेल्या ट्रॅडिशनल डेटाबेस टेक्निक अन स्ट्रक्चर्ड डेटा अनालिसेस साठी आपण वापरू शकत नाही आणि त्याच वेळी केवळ डेटा हा अन स्ट्रक्चर्ड स्वरूपात नसून हा डेटा प्रचंड प्रमाणात देखील आहे म्हणून आपण बिग डेटासेटविषयी बोलत आहात जे विशिष्ट मार्गाने स्टोअर करावा लागेल आपण बोलत असलेल्या बिग डेटाची व्हॉल्यूम्स व्हरायटी आणि व्हिलासिटी ही वैशिष्ट्ये आहेत बिग डेटा डिफाइन करण्यासाठी हे मुख्य 3 व्ही V's आहेत डेटा जो व्हॉल्यूम्स मध्ये लार्ज आहे जे व्हरायटी प्रदर्शित करते आणि जे प्रोसेस सर्व्हर किंवा प्रोसेस एजंटवर हाय व्हिलासिटीने पोहोचते पारंपारिकपणे या प्रकारच्या डेटाला बिग डेटा म्हणून संबोधले जाते पण रीसर्चर म्हणून बिग डेटा चे इतरही व्ही V's एस्पेक महत्वाचे आहेत 3 व्ही V's व्यतिरिक्त 4 व्ही V's आहेत ते म्हणजे व्हरायबिलीटी व्हिज्युअलायझेशन व्हॅल्यू व्हरासिटी म्हणजे आधीचे 3 आणि अतिरिक्त 4 असे एकूण 7 व्ही V's बिग डेटा चे वैशिष्ट्य दर्शवतात तर आपण यास थोडे अधिक तपशीलवार समजून घेण्याचा प्रयत्न करूया तर आपण पहिल्या 3 व्ही च्या व्हॉल्यूम्स व्हरायटी आणि व्हिलासिटी याबद्दल बोलूया व्हॉल्यूम्स म्हणजे काय व्हॉल्यूम्स म्हणजे खूप मोठ्या प्रमाणावर चा डेटा उदाहरणार्थ युट्यूब सर्वर वरचा 72 तासांचा व्हिडिओ अशा प्रकारचा हा प्रचंड प्रकारचा डेटा आणि व्हॉल्यूम मध्ये प्रचंड आहे व्हिलासिटी म्हणजे काय उदाहरणार्थ आपण ट्विटरबद्दल किंवा अशाच प्रकारचे इतर प्लॅटफॉर्मबद्दल बोलत असल्यास आपण दररोज सरासरी १०० कोटी ट्वीटबद्दल बोलत आहोत तेव्हा अशा प्रकारे व्हिलासिटी बद्दलचा डेटा हाताळण्याचे महत्त्व तुम्ही समजू शकतात व्हरायटी ही आपल्याकडे स्ट्रक्चर्ड तसेच नॉन स्ट्रक्चर्ड डेटा साठी देखील असू शकते व्हरायटी म्हणजे काय उदाहरणार्थ डेटाचे विविध प्रकार इमेज डेटा टेक्स्ट डेटा व्हिडिओ डेटा सर्व एकाच वेळी एकत्र येतात तेव्हा त्याला व्हरायटी डेटा म्हटले जाते बिग डेटा संदर्भात आपण असे समजू शकतात की डेटा एक मोठ्या पाईप मधून येत असतो त्याचे खूप मोठ्या प्रमाणावर व्हॉल्यूम्स आहे तो हाय व्हिलासिटी स्वरूपात आहे तसेच येणारा डेटा हा व्हरायटी विविध प्रकारचे म्हणजे इमेज टेक्स्ट व्हिडिओ यांचे मिश्रण असतो मिश्र स्वरूपात येणाऱ्या बिग डेटाचे हँडलींग ट्रॅडिशनल डेटा वेअर हाऊसिंग डेटाबेस टेक्निक यांच्या साह्याने शक्य होत नाही तर या प्रकारच्या डेटावर लक्ष देण्यासाठी आपल्याकडे नवीन पद्धती नवीन साधने कशी असू शकतात याबद्दल लोक बोलत आहेत स्लाइड्सवर आपण ज्या चर्चा करीत आहोत त्याकडे परत जाऊया आम्ही डेटाच्या प्रचंड प्रमाणात बोलत आहोत आम्ही फक्त गीगाबाईट्स आणि टेराबाइट्समध्येच नाही तर आम्ही पेटॅबाइट्स हेक्साबाइट्स आणि इतर डेटाविषयी बोलत आहोत त्या प्रकारचा डेटा अत्यंत महत्वाचा आहे डेटा आपण कसे संग्रहित करता तेही महत्त्वाचे आहे व्हिलासिटी जनरेशन चा स्पीड दररोज सरासरी 100 लक्षावधी ट्वीट म्हणजे प्रचंड वेगाने डेटा तयार होणे तर जर डेटा जनरेट होत असेल तर आपल्याला डेटा हाताळावा लागेल आणि हा उच्च व्हिलासिटी डेटा आहे जो येत आहे आणि तो हाताळावा लागेल दुसऱ्या बाजूला न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज सारखे स्टॉक एक्सचेंज आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावर व्हॉल्यूम्स आणि हाय स्पीड डेटा हँडल करतात तर अनेक एक्सचेंज आर्थिक देवाणघेवाण स्टॉक एक्सचेंजमध्ये केली जाते म्हणून स्पीड या प्रकारच्या डेटामध्ये देखील खूप महत्वाचा असतो आपण डेटा व्हरायटी बद्दल बोलत आहोत डेटाचे विविध प्रकार टेक्स्ट इमेज ऑडिओ व्हिडिओ इत्यादी फॉरमॅट बद्दल कोणत्याही प्रकारचे रिस्टिक्षण नसतात व्हरायबिलीटी म्हणजे व्हरायटीचे विविध प्रकार येथे आपण त्या डेटाविषयी बोलत आहोत ज्याचा अर्थ सतत बदलत असतो उदाहरणार्थ लांग्वेज प्रोसेसिंग हॅश टॅग जिओ स्पेशियल भू स्थानिक डेटा मल्टीमीडिया डेटा सेन्सर डेटा इत्यादि व्हरासिटी डेटामधील बायसनेस दर्शवते आणि ती डेटामधील असामान्यता आणि नॉईस बद्दल बोलते व्हरासिटी ऑटोमेटेड डिसिजन मेकिंग प्रोग्रॅम साठी आवश्यक असते व्हरासिटी डेटाच्या आकलनशक्तीवर अवलंबून असते आणि केवळ डेटाची गुणवत्ताच सांगत नाही या गोष्टींमध्ये डेटा समजणे महत्वाचे आहे वेगात डेटा समजून घेणे महत्वाचे आहे व्हिज्युअलायझेशन मध्ये ज्याविषयी आपण बोलत आहोत त्या डेटाचे स्वरूप ग्राफिकल टेक्स्ट किंवा निरनिराळ्या पॅटर्न स्वरूपात ओळखले जाऊ शकते डेटा व्हिज्युअलायझेशन साठी विविध स्वरूप गुणधर्म महत्त्वाचे आहे व्हॅल्यू जे मूलतः स्केटर्ड डेटामधून काही व्यवसाय माहिती काढत आहे तर हे मूलभूतपणे बिग डेटाचे व्हॅल्यू गुणधर्म आहे डेटा चे सोर्सेस कोणकोणते असतात एंटरप्राइज ऑनलाइन ट्रेडिंग प्रोडक्शन इन्व्हेंटरी सेल्स आणि वेगवेगळे फायनान्शियल डेटा प्रकारचे असतात तर आय ओ टी डेटा म्हणजे इंडस्ट्रियल हेल्थकेअर एग्रीकल्चर इत्यादी प्रकारचे असतात बायोमेडिकल डेटा जीन्स सिक्वेन्सिंग आणि मेडिकल क्लीनिक पासून तयार होतो डेटा चे इतर सोर्सेस म्हणजे कॉम्प्युटेशनल बायोलॉजी डेटा ऑस्ट्रोनॉमि डेटा न्यूक्लियर रिसर्च डेटा इत्यादी ऑस्ट्रोनॉमि साठी काही टेलिस्कोप आकाशातील हालचालींकडे वर्षातून 365 दिवस निरंतर निरखून पाहण्यास वर्षभर आकाशातील घटना शोधण्यासाठी जगातल्या काही भागांत प्लांट केल्या आहेत म्हणजेच या टेलिस्कोप कडून हुज व्हॉल्यूम असलेला खूप मोठ्या प्रमाणावर डेटा येतो आणि तो डेटा हाताळावा लागतो अशाप्रकारे डेटाचे काही सोर्सेस असतात इंडस्ट्री मध्ये मशीन सायबर फिजिकल सिस्टम मशीन कायम ऑपरेशन तसेच इंटरॅक्शन करत असतात म्हणून मोठ्या प्रमाणावर डेटा जनरेट होतो तो साधारणतः स्ट्रक्चर्ड आणि अन स्ट्रक्चर्ड किंवा नॉन स्ट्रक्चर्ड डेटा यांचे मिश्रण असते अशा प्रकारचा डेटा बिग डेटा च्या अनलिटिकल टेक्निक वापरून हँडल करावा लागतो तर तुम्हाला डेटा गोळा करावा लागेल तर डेटाचे काही सोर्से लॉग फायली रेकॉर्ड फाइल्स आरएफआयडी उपकरणांसारख्या सेन्सर कडून इतर भिन्न सोर्से स्त्रोतांकडून असू शकतात त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डेटा ट्रान्समिशन आपण डेटा इंटर डी सी एन ट्रान्समिशन आणि इंट्रा डी सी एन ट्रान्समिशन याबद्दल बोलूया डी सी एन म्हणजे काय डी सी एन म्हणजे डेटा सेंटर नेटवर्क डेटा सेंटर नेटवर्क मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सर्वर एकमेकांशी कनेक्टेड असतात डी सी एन मध्ये एकमेकांशी डेटा ट्रान्समिशन होत असते तसेच एक डेटा सेंटर नेटवर्क इतर डेटा सेंटर नेटवर्क बरोबर ट्रान्समिशन करू शकतो तसेच इंटर डेटा सेंटर नेटवर्क ट्रान्समिशन हा ट्रान्समिशन चा एक प्रकार आहे मग डेटावर प्रोसेस प्रक्रिया करावी लागेल परंतु त्यापूर्वी त्याची प्रि प्रोसेसिंग करावी लागेल नॉईस रिडंडंसी इनकन्सिस्टन्सी दूर करण्यासाठी डेटावर प्रि प्रोसेसिंग करावी लागेल आणि रिलेशनल डेटाची ही प्रि प्रोसेसिंग प्रामुख्याने इंटिग्रेशन एकत्रीकरण क्लियरिंग आणि रिडंडंसी मिटिगेशन शमन यावर आधारित असते इंटिग्रेशन म्हणजे खरे तर वेगवेगळ्या सोर्सेस कडून डेटा एकत्र करून युजरला एक कॉन्स्टंट व्हॅल्यू डिलिवर करणे क्लियरिंग म्हणजे डेटामध्ये काही इन्करेक्ट इनशफीशीयंट किंवा अन् को ऑपरेटिव्ह डेटा लक्षात आला तर अशा प्रकारचा डेटा रिमुव्ह करणे रिडंडंसी मिटिगेशन म्हणजे फिल्टर च्या साह्याने नको असलेलारिपिटेशन होणारा डेटा ट्रान्समिशन होण्या पासून थांबवणे बँडविथ कमी असल्यामुळे रिडंडंसी मिटिगेशन चा वापर करणे डेटा स्टोरेज हे देखील महत्त्वाचे आहे आणि आपण फाईल सिस्टम चा उपयोग बिगडेटा स्टोरेज साठी कसा होतो त्यावर चर्चा करू जी एफ एस या डिस्ट्रीब्यूटेड फाईल सिस्टीम चा उपयोग लार्ज स्केल फाईल स्टोरेज करण्यासाठी होतो अजून एक फाईल सिस्टिम म्हणजे एच डी एफ एस फाईल सिस्टिम एच डी एफ एस फाईल सिस्टिम साधारण हाडूप टेक्नॉलॉजीवर आधारित आहे हाडूप सिस्टम डेटा स्टोरेज साठी प्रसिद्ध सिस्टम आहे एच डी एफ एस फाईल सिस्टिम जी एफ एस या ओपन सोर्स सिस्टीम पासून तयार करण्यात आली आहे तेव्हा जी एफ एस आणि एच डी एफ एस फाईल सिस्टिम या दोन फाईल सिस्टिम बिग डेटा वापरण्या संदर्भात प्रसिद्ध आहेत डेटाबेस नॉन ट्रॅडिशनल डेटाबेस विविध प्रकारचे आहे जसे की नोएसक्यूएल भाषा असते एस क्यू एल भाषा ट्रॅडिशनल रिलेशनल डेटाबेसच्या क्वेरी साठी वापरतात त्या प्रमाणे नोएसक्यूएल नॉन ट्रॅडिशनल डेटाबेसच्या क्वेरी साठी वापरतात आपल्याला डेटा अनॅलिटिक्स ची गरज काय आहे आय ओ टी इंडस्ट्रियल आय ओ टी तसेच इंडस्ट्री 4 0 यासंदर्भात वापरात येणारे सेन्सर्स हे खूपच लहान साईजचे असतात कोठेही प्लेस करता येतात तसेच सेन्सर्स कडून येणारा डेटा वायरलेस नेटवर्कवर ट्रांसफ़र करता येतो सिस्टम वरून सिस्टम कडे डेटा हलविण्याच्या या पद्धती मुळे भिन्न सेन्सर वापरले जातात आणि डेटा एका सेन्सरमधून दुसर्या सेंसरकडे ट्रांसफ़र होतो सिस्टम साठी काही डेटा महत्त्वाचा नसतो तर कोणता डेटा महत्त्वाचा आहे आणि कोणता नाही हे एखाद्याला कसे कळेल म्हणूनच या डेटाचे विश्लेषण केले पाहिजे आणि याउलट आणखी एक मुद्दा असा आहे की एकदा आपण विश्लेषण केले की आपण फिजिकल सिस्टमवर फिजिकल वातावरणावरील विशिष्ट कार्य करू शकता तर प्राप्त केलेल्या डेटाच्या विश्लेषणाच्या निकालांच्या आधारे समीकरणे केली जाऊ शकतात आपल्याला डेटा अनॅलिटिक्स महत्त्वाचे आहे एखाद्या कस्टमरला अनॅलिटिक्स मुळे इतर स्पर्धकांबद्दल प्रतिस्पर्ध्यांविषयी जाणून घेण्यास कस्टमरला एक्टिविटी मध्ये सामील होण्यास आणि बिझनेस वाढविण्यास मदत करतात कस्टमरला चुकीच्या निर्णयापासून वाचवण्यासाठी बाजाराची इफेक्टिवेनेस प्रभावीता सुधारित करण्यासाठी आणि योग्य उत्पादनांची शिफारस करुन योग्य उत्पादनांच्या शिफारसी निवडल्या पाहिजेत उदाहरणार्थ तुमच्या पाहण्यात आले असेल की ऍमेझॉन इबे तसेच फ्लिपकार्ट या वेबसाइट रेकमेंडेशन सिस्टिम चा उपयोग खूप मोठ्या प्रमाणावर करतात तर मुळात रेकमेंडेशन सिस्टिम देखील एआय आधारित सिस्टम आहेत ते काही विशिष्ट टेक्निक मशीन लर्निंग डेटा अनॅलिटिक्स साठी वापरतात आणि कस्टमर पुढे काय करू शकतात याबद्दल वापर कर्त्यास शिफारस किंवा सूचना देत असतात बीग डेटा अनॅलिटिक्स म्हणजे डेटाबेस आणि डेटा वेरहाऊस यांच्या नेहमीच्या ट्रॅडिशनल पद्धती व्यतिरिक्त डेटा कसा हँडल करता येईल याबद्दल चर्चा करतो बिग डेटा म्हणजे हेक्सा डेटा टेरा डेटा असल्यामुळे ट्रॅडिशनल डेटाबेस आणि डेटा वेअरहाऊस आर्किटेक्चर एप्लीकेशन पद्धतीने वापरता येत नाही इंडस्ट्री 4 0 साठी आपण औद्योगिक इंटरनेटच्या वापराबद्दल बोलत आहोत ज्यासाठी हजारो सेन्सरमधून आलेल्या डेटा साठी डेटा मॅनेज करणे आणि त्यावर प्रोसेसिंग करणे आवश्यक आहे अशा प्रकारचा डेटा मॅनेज करणे हँडल करणे हेल्थ सर्विसेस मॅन्युफॅक्चरिंग ऍग्रीकल्चर तसेच इतर इंडस्ट्री यांना नवीन नाही उदाहरणार्थ एखादा इव्हेंट सेन्सरद्वारे शोधला जातो आणि ऑपरेशनल रेकॉर्डरला पाठविला जातो आणि त्यामधील ऑपरेशनल रेकॉर्डर डेटाबेस असतो जो डेटा साठवतो आय ओ टी ला बिग डेटा चा खूप मोठा फायदा होणार आहे डेटा मॅनेजमेंट साठी नवीन टेक्नॉलॉजी लागणार आहे क्लाऊड द्वारे डेटा स्टोरेज आणि डेटा प्रोसेसिंग शक्य आहे कारण क्लाऊड मध्ये स्टोरेज कॅपॅसिटी वर कोणतीही मर्यादा नाही क्लाऊडमध्ये स्टोअर केलेला डेटा ऑन डिमांड बेसिसवर मिळवता येतो आय ओ टी तर आयआयडीटीमध्ये हडूप टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट करण्यासाठी जे ओपन सोर्स क्लाउड बेस्ड वितरित डेटा डिस्ट्रीब्यूशन अँड स्टोरेज प्लॅटफॉर्म आहे अशा प्रकारच्या डेटाच्या अनॅलिटिक्स साठी क्लाऊडचा वापर केला जाऊ शकतो तर हडूप बिग डेटा अनॅलिटिक्स च्या संदर्भात लोकप्रिय आहे क्लाउड वर आधारित डेटा अनॅलिटिक्स पद्धती पुढील प्रमाणे आहेत सर्वप्रथम क्लाउड बिग डेटा हँडल करण्यासाठी वापरले जाऊ शकते ऑन डिमांड सेल्फ सर्विस चे वेगवेगळे गुणधर्म आहेत क्लाऊड मुख्यतः युजरला लागणारे रिसोर्सेस ऑन डिमांड सेल्फ सर्विस बेसिस वर उपलब्ध करून देतो तर स्केलेबिलिटी देखील अधिक चांगली आहे क्लाऊड मुळे मोठ्या प्रमाणावर नेटवर्क एक्सेस मिळतो क्लाऊड हे वेगवेगळ्या पद्धतीचे ग्रुपिंग करण्याची क्षमता वेगवान लवचिकता आणि मोजलेली सर्विस ऑफर करते मोजली जाणारी सर्विस म्हणजे कस्टमरने क्लाऊडच्या किती युनिट सर्विस वापरल्या त्यानुसार कस्टमरला चार्ज आकारले जाईल अनॅलिटिक्स त्याचे विविध प्रकार आहेत प्रेस्क्रीपक्टिव्ह अनॅलिटिक्स प्रिडिक्टिव्ह अनॅलिटिक्स आणि डिसस्क्रीपक्टिव्ह अनॅलिटिक्स प्रेस्क्रीपक्टिव्ह अनॅलिटिक्स सर्वोत्कृष्ट एक्शन काय आहे आणि आपण हे असेच करून पहावे याबद्दल बोलतात प्रिडिक्टिव्ह अनॅलिटिक्स कोणत्या प्रकारचा पॅटर्न आहे आणि पुढे काय करायचे आहे याबद्दल बोलतात डिसस्क्रीपक्टिव्ह अनॅलिटिक्स केव्हा कुठे आणि काय घडले याबद्दल बोलतात अशाप्रकारे प्रेस्क्रीपक्टिव्ह प्रिडिक्टिव्ह आणि डिसस्क्रीपक्टिव्ह अनॅलिटिक्स हे अनॅलिटिक्सचे विविध प्रकार आहेत तर हे बीग डेटा आणि अनॅलिटिक्सचे वरील काही संदर्भ आहेत जर आपल्याला आवड असेल तर आपण यापैकी कोणत्याही संदर्भ वाचू शकता परंतु मोठ्या बीग डेटा आणि अनॅलिटिक्सचे वर सध्या मोठ्या संख्येने संदर्भ आहेत आणि आपण या संदर्भांच्या सूचीच्या पलीकडे जाऊ शकता अशाप्रकारे आपण बिग डेटा आणि अनॅलिटिक्स याबद्दल बोललो याठिकाणी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स आणि अनॅलिटिक्स या वेगवेगळ्या फिल्ड नसून इंडस्ट्री 4 0 आणि इंडस्ट्रियल आय ओ टी पेक्षा वेगळ्या नाहीत या टेक्नॉलॉजी च्या मदती शिवाय आय ओ टी सिस्टम इंडस्ट्रियल आय ओ टी सिस्टम बिल्ड करणे इंडस्ट्री 4 0 व्हिजन पूर्ण करणे शक्य नाही अनॅलिटिक्स साठी हे अतिशय महत्त्वाच्या टेक्नॉलॉजी आहेत बिग डेटा अनॅलिटिक्स साठी इंडस्ट्री 4 0 च्या संदर्भात वापरले जातात Thank you